तर अंतिम टर्म बाकी आहे ती उजव्या बाजूला आहे तर डेल्टा फंक्शन integrate करणे आणि आपले मूळ म्हणजे ओरिजिनहे इंटीग्रल मध्ये आहे जे माझे बरोबर तर आम्ही काय अपेक्षा करतो विद्यार्थी 1 1 बरोबर तर या टर्मने मला फक्त 1 दिले पाहिजे तर इथे एक छोटी गोष्ट आहे की आपण सावधगिरी बाळगली पाहिजे जर मी असे लिहिले असेल तर हे अगदी 1 डी डेल्टा फंक्शनसारखे दिसते तर जर आपण येथे चूक केली असेल तर जर आपल्याला पुढील गोष्टी माहित असतील तर उदाहरणार्थ आपण डीएस म्हणून लिहिले असेल आणि आपण हे असे लिहिले असेल आपण कदाचित हे म्हणून लिहू शकता बरोबर तर ते तसे करू नका तर माझा अर्थ असा चुकीचा आहे हे चुकीचे आहे तर त्या करण्याचा अचूक मार्ग म्हणजे फक्त द्विमितीय डेल्टा फंक्शन म्हणूनच विचार करा तरम्हणून बरोबर तर 2 डी डेल्टा फंक्शनचे इंटिग्रल फक्त 1 च्या बरोबर होणार आहे तर ते टर्म C 1 च्या बरोबर आहे तर शेवटी आपण येथे काय सोडले आहे पहिल्या टर्मने आम्हाला दिले विद्यार्थी 4 4jb बरोबर जेणेकरून आम्हाला 4jb दिले गेले दुसऱ्या टर्मने आम्हाला दिले विद्यार्थीः 0 बरोबर 0 बरोबर आणि शेवटी माझ्याकडे इथे आहे 1 बरोबर आणि जर मी हे सगळे एकत्रित ठेवले तर मी माझ्या Greens फंक्शनला समान लिहू शकतो बरोबर तर मग मी इथून काय सुरुवात केली मी दोन टर्मांनी सुरुवात केली होती आणि आतापर्यंत फक्त दुसरे टर्म शिल्लक आहे ठीक आहे तर आणखी एक गोष्ट जी आपल्याला गोंधळात टाकण्यास सुलभ आहे कारण आम्ही आमच्या नोटेशनबद्दल फारसे सावधगिरी बाळगत नव्हतो मी फक्त येथे r लिहिले आहे हे r differential समीकरणात कुठून आले आहे हे ओळखू देते तर हे r या वेव्ह समीकरणातून या इथे Bessel Differential समीकरण बरोबर पुढे आले तर येथे आमचा r काय आहे हे एक scalar आहे कारण ते येथूनच x सह जुळते तिथे एक एक मॅपिंग आहे आणि तेच r मी सर्वत्र अगदी योग्य ठेवले आहे तर शेवटी मी येथे ग्रीनच्या function साठी या समीकरणावर येईपर्यंत या r चा अर्थ काय आहे हे एक स्केलर आहे आणि काय मी ध्रुव निर्देशांकात वर आहे तर हे मूल्य नेहमीच सकारात्मक असते कारण ते रेडियल अंतर आहे तर मला हे अधिक सूक्ष्म मार्गाने लिहायचे असल्यास r कोठेही असू शकते मग मी हे कसे सुधारित करावे किंवा फक्त बरोबर तर ठीक आहे तुम्ही जर ते देरिवेशन परत बघितले तर येथे का ठेवली पाहिजे हे एक छोटी गोष्ट आहे पुन्हा आपण कोणता मजकूर पाहता यावर अवलंबून आपण कदाचित त्याऐवजी शोधू शकाल आणि त्यामागील कारण म्हणजे j by असेल परंतु आपण का निवडले पाहिजे कोणीही Greens फंक्शन असे का लिहितो विद्यार्थीः हे उलट आहे invert ला खरेतर परवानगी नाही व्यस्त वेव ला शारीरिकदृष्ट्या परवानगी नाही परंतु तरीही आपल्याला अशी काही ठिकाणे सापडतील जिथे काही पुस्तकांमध्ये आपल्याला ग्रीन फंक्शन some constant times असे लिहिलेले आढळेल काय आहे आणि ते बरोबर आहे आणि ते योग्य का आहे आणि हे देखील योग्य का आहे म्हणून लक्षात ठेवा जेव्हा आम्ही बेसल डिफरेंशियल समीकरणाचे सोल्युशन केले तेव्हा मला दोन टर्म मिळाली कसे निवडावे विद्यार्थीः जावक म्हणजे बाहेर जाणारे बाहेरच्या वेववर येण्यापूर्वी मला काय आठवायचे होते वेळ परंपरा म्हणजे time convention म्हणून मी निवडले ही एक आउटगोइंग लाट होती परंतु जर माझीवेळ परंपरा म्हणजे time convention असेल तर विद्यार्थी मग ते होईल कारण बाहेर जाणारी वेव आहेआणि ती बाहेर जाणारी पाहिजे तर आपल्या वेळेच्या अधिवेशनात म्हणजे प्रमाणे आपण कोणती निवड करावी हे पहावे लागेल तर भौतिकशास्त्र मजकूर आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मजकूरामध्ये हा सामान्य फरक आहे भौतिकशास्त्र लोक निवडतात आणि विद्युत अभियंता वापरण्यावर कल देतात तर आपण फक्त जागरूक असले पाहिजे कारण अन्यथा आपण minus चिन्हाद्वारे सर्वत्र परेशान होताल आणि कॉम्पुटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या लेखकांचे मिश्रण आहे म्हणून आम्ही सर्वत्र या परंपरे चिकटून आहोत म्हणूनच आपल्याला मिळाले आता आम्ही आमची सर्व गणिते सुलभ करण्यासाठी काय केले ते म्हणजे आपण डेल्टा फंक्शन मूळ येथे ठेवला आणि हेच आपल्याला हे सोपे दिसणारे differential समीकरण मिळाले आता आपण हे सामान्य करूया तर माझ्याकडे कुठल्याही ठिकाणी माझे डेल्टा फंक्शन आहे त्या प्रकरणाचा विचार करूया आता मी माझा उपाय पुन्हा कसा मिळवू मला आठवतंय की आम्ही काय करावे यावर आम्ही एकमत झालो होतो एकदा माझ्याकडे सोल्युशन आले पुढे मला जे करायचे आहे ते म्हणजे विद्यार्थीः मूळला शिफ्ट करणे मूळ शिफ्ट करा तर मग मी काय लिहिले पाहिजे हे अंतिम स्वरूप आहे कारण हे स्पष्टपणे ला मूळ बनवित आहे आणि r व r'चे अंतर शोधत आहे तर केवळ शारीरिकदृष्ट्या युक्तिवाद केल्याने आम्हाला बर्याच सरलीकरणाची परवानगी मिळते त्याऐवजी आपण मूळ नसण्यासाठी आपल्या डेल्टा फंक्शनचे स्थान निवडल्यास आणि सर्वकाही सोडविण्याचा आग्रह धरल्यास आपणास थेटा अवलंबित terms ठेवाव्या लागतील कारण उदाहरणार्थ या coordinate aixs मध्ये जर माझे डेल्टा फंक्शन येथे संपले असेल आणि माझा निरीक्षक येथे आणि r येथे असेल तर साहजिकच हा स्त्रोत ज्या प्रकारे बाहेर पडत आहे त्यावरून येथे यासाठी एक थीटा अवलंबित्व आहे तर मी नाही करू शकत मी अवलंबून असलेल्या थीटा term काढू शकणार नाही परंतु शेवटी जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्त्रोत आणि निरीक्षक यांच्यामधील अंतर तर हा आपण वापरत असलेल्या 2D Greens फंक्शनचा प्रकार आहे आता मी हे पूर्वी नमूद केले आहे की हे एक विशेष function आहे Hankel फंक्शनमध्ये बेसल फंक्शन्स बरोबर मुख्य कल्पना अशी आहे की हे functions आपण त्यांना क्लोज्ड फॉर्म मध्ये नाही लिहू शकत परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही numerically पाहू शकत नाही तर हे function प्रत्यक्षात कसे दिसते ते पाहू या तर आपल्याकडे हेच आहे तर मी येथे जे दाखवित आहे ते हे आपले आहे मी r plane मध्ये प्लॉट केल्यापासून आणि हे तुमचे ठीक आहे तर उदाहरणार्थ हे आपला x axis आहे आणि हे आपले y axis ठीक आहे तर मी काय करीत आहे मी फक्त x आणि y स्क्वेअर करीत आहे आणि x आणि y च्या प्रत्येक value वर मी हे function प्लॉट करत आहे हे वास्तविक मूल्य आहे real function म्हणजे त्याचे value सर्वत्र मर्यादित आहेत जेणेकरून आपण या कार्याचे मॅक्सिमा कुठे पहात आहात हे पाहू शकता विद्यार्थीः मूळ मूळ बरोबर तोच येथे पिवळसर रंगाचा पिवळा रंगाचा मॅक्सिमा आहे आणि आपण अगदी त्यासारख्या लाटांप्रमाणे दूर जाताच त्याचा क्षय होऊ लागते साठी फरक काय आहे हे लक्षात घ्या बरोबर ते त्याच्या उतरत्या दिशेने जात आहे विद्यार्थीः 0 ला 0 ला म्हणजे मूळला येथे आणि पुन्हा ती एक लहरी सारखी आहे परंतु मी त्यापासून दूर जात असताना हे क्षय होत आहे हे तयार करण्यासाठी मॅटलाब मध्ये हे अगदी सोपे आहे तुम्ही एक्स वाय पॉईंट्सचा ग्रीड तयार करण्यासाठी आपल्या मेषग्रीड नावाच्या कमांडचा वापर करता आणि तुम्ही रेडियल अंतराचे मूल्यांकन करता हे घटकनिहाय ऑपरेशन आहे आणि तुम्ही तुमच्या बेसल J चा शोध घ्या तर त्यांच्याकडे बेसल J बेसल Y आणि अशाच प्रकारे आपण या वेगवेगळ्या गोष्टी कशा निर्माण करता आणि surface प्लॉटचा उपयोग 3D फंक्शन प्लॉट करण्यासाठी करायचा आता फक्त उत्सुकतेतून वास्तविक जीवनात असे काही पाहिले आहे का विद्यार्थीः तरंग तरंग जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तरंग अगदी बिंदूत किंवा घराच्या अगदी जवळ असत आपण आपल्या बादलीत पाणी ठेवले तर आपल्याला पृष्ठभागावर लहरी दिसतात खरं तर आपण पाण्याच्या पृष्ठभागासाठी differential समीकरणाकडे पाहिले तर तेच बेसेल Differential समीकरण आहे तर सोलुशन हे बेसेल फंक्शन आहे आणि पाण्यासाठी तुह्माला J0 आणि Y0 निवडायचे असेल तर तुम्ही काय निवडाल J0 J0 बरोबर कारण शारीरिकरित्या Y0 जात असल्याने काही अर्थ प्राप्त होत नाही तर आजपासून जेव्हा आपण आंघोळ करता तेव्हा आपल्याला बेसल फंक्शन्स योग्य लक्षात येतील कारण जेथे जेथे 2 डी वेव्हची समस्या उद्भवते तेथे ते सर्वत्र निसर्गात असतात तर 2 डी वेव्ह बेसल फंक्शन आहे तर हायस्कूलच्या क्रमवारीत जेव्हा कोणी म्हणालो plane wave तेव्हा आपण काय म्हणाल परंतु जर मी या विशालतेची परिमाण बदलत नाही तर ती कधीही बदलत नाही अशा अनंततेकडे जाणारी लहर आहे जरी हा अगदी wave चा एक साधा प्रकार असला तरी दुसरीकडे ही सर्वात अप्रसिद्ध प्रकारची लाट आहे 2 डी लाटा ज्या शारीरिकदृष्ट्या आपण पाहू शकता की जेव्हा आपण केंद्रापासून दूर जाता तेव्हा ते क्षय होण्यास सुरवात करतात त्यापैकी आपण ज्याची अपेक्षा करतो तेच आहे आणि त्यानंतर आपण 3 D लाटांवरही येऊ याबद्दल कोणतेही प्रश्न ठीक आहे म्हणून काय घडत आहे याची आपल्याला एक शारीरिक कल्पना मिळाली आमचे समीकरण satisfy करणारे wave J0 आणि Y0 यांचे फक्त एक रेषात्मक संयोजनआहेत आणि आम्ही ते रेषात्मक संयोजन का निवडले कारण यामुळे आम्हाला बाहेर जाणार्या wave चा एक विशिष्ट शारीरिक अर्थ दिला आहे जेणेकरून आपल्याकडे तेच होते